इंजीनियरिंग ड्रॉईंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील आमच्या ऑनलाइन एनपीटीईएल वर्गात आपले सर्वांचे स्वागत आहे पूर्वीच्या वर्गात आम्ही मॅन्युअल ड्रॉइंग बद्दल शिकलो आणि त्यानंतर आम्ही पृष्ठभाग मॉडेलिंग सादर केले त्यानंतर सॉलीडवर्क्स सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरमध्ये शेवटच्या वर्गात आम्ही विशेषत 2D स्केचेस ते कसे काढायचे ते शिकण्याचा प्रयत्न केला आजच्या वर्गात आपण 2D स्केचेसबद्दल अधिक जाणून घेऊ आणि नंतर 3 डी स्केचेस विषयी जाणून घेऊया त्यानंतर आपण विभाग अर्थातच सेक्शन्स कसे पहायचे याबद्दल शिकू आपण आपले सत्र सुरू करूया सॉलीडवर्क्स चिन्हावर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याकडे या प्रकारची विंडो असेल आता आपण नवीन ड्रॉईंग कसे ओपन करायचे याविषयी जाणून घेऊया त्यात आपण पार्ट बद्दल शिकत आहोत तर ओके क्लिक करा मग हे पेज उघडेल आता आम्हाला कोणतेही ड्रॉईंग काढायचे असल्यास आपल्याला फ्रंट प्लेन पासून सुरुवात करावी लागेल आम्हाला फ्रंट प्लेन का वापरावे हे कोणतेही विशेष प्राधान्य नाही परंतु आजच्या वर्गासाठी आपण ज्याचे अनुसरण करीत आहोत त्याची ही एक प्रथा आहे आता आपण आर्क आणि इतर गोष्टी शिकलो आहोत आता उदाहरणार्थ मला पॉलीगोन अर्थातच बहुभुज तयार करायचे असल्यास येथे 1 2 3 4 5 6 बाजू असलेले पॉलीगोन तयार होते आता 6 ऐवजी मला 4 पाहिजे असल्यास ते येथे चार बाजूंचे पॉलीगोन तयार करता येते तर हे प्रत्येक वेळी वर्तुळ तयार करते आणि याच्या पॅरिपरीवर अर्थातच परिघावर पॉलीगोन तयार करण्यात येते उदाहरणार्थ जर मी तिथे 8 नंबर ठेवून अष्टकोन अर्थात ओकेटगोन बनवायचे असेल तर आपण त्या आकाराचा अष्टकोन बनवू शकतो आता येथे आपल्याकडे काही विशिष्ट अँगल आहेत जे मी नेहमीच 90 डिग्री असतात आणि हे देखील 90 डिग्री घेऊया तर त्याला अशा प्रकारे फिरवले जाईल की सर्व काही अलाईन म्हणजेच संरेखित होईल अशाप्रकारे आपल्याला बहुभुज तयार करता येतो आता जर मला मल्टिपल पॉलीगोन तयार करायचे असेल तर मला माउस ला इतर ठिकाणी हलवून एस्केप बटण दाबावे लागेल तर अशाप्रकारे आपण अजून एक पॉलीगोन तयार केला आता आपण स्प्लिन बनवूया तर स्प्लिन साठी आपण ते बटण दाबले त्यानंतर पुढच्या बिंदूपासून पुढच्या बिंदू पर्यंत आणि तेथून पुढे जात तयार केले जर एखाद्याला स्मूथ कर्व जोडण्यात रस असेल तर स्प्लिन इंटरप्लेशन किंवा स्प्लिन कर्व नेहमी उपयुक्त असतात आणि त्यामध्ये विविध प्रकारचे स्प्लिन तयार करता येतात उदाहरणार्थ स्टाईल स्प्लिन इक्वेशन ड्रीवन कर्व येथे आपण समीकरणे म्हणजेच इक्वेशन देखील निर्दिष्ट करू शकता मग आपण स्केच फिलेट स्केच कॅम्फर बद्दल शिकू जेव्हा आपल्याला स्मूथ सरफेस तयार करावयाचा असतो तेव्हा आपण या गोष्टी वापरतो उदाहरणार्थ स्केच फिलेट वापरू या बाजूस एक शार्प कॉर्नर आहे ज्यामध्ये मला येथे पहिला आणि दुसरा दुसरा निवडायचा आहे आणि आता आपण पिवळ्या रंगासारखे काहीतरी पहाल जिथे रेडियस 10 मिमी प्रकारचे फिलेट दर्शवित आहेत त्याऐवजी जर मी २० मि निर्दिष्ट करत असेल तर ते २० मिमी रेडियस दाखवते त्याऐवजी जर मी 5 दर्शवित असेल तर ती स्मूथ सरफेस तयार करेल एकदा ते पूर्ण झाल्यावर आपल्याला ओके बटणावर क्लिक करावे लागेल तर जर आपण तो भाग झूम करत असाल तर कुठलाही शार्प कॉर्नर राहणार नाही हे आमच्याकडे ती 5 रेडीएस डायमेन्शन्स असलेली फिलेट दर्शवते त्याचप्रमाणे कॅम्फर बटण वापरू यासाठी आपण या दोन्हींचा वापर करू आता तुम्ही इथे बघत असाल तर इथले शार्प एजेस वापरून काढून टाकण्यात आले आहे जेथे दोन पॉईंट मधले अंतर10mm असून तिथून कॅम्फर सुद्धा 10mm आहे अशाप्रकारे आम्ही कॅम्फर आणि फिलेट वापरू शकतो आधीच्या वर्गात आपण पॉवर ट्रिम बद्दल शिकलो होतो आता इथे मला पॉवर ट्रिम वापरायचे असल्यास काय करावे लागेल जर मी ते केले तर त्या दोन डेटा पॉईंट्समधील ऑब्जेक्ट काढून टाकता येईल उदाहरणार्थ पहिला डेटा पॉईंट इथे आहे आणि दुसरा डेटा पॉईंट कर्वजवळ आहे म्हणून जर इथे मी पॉवर ट्रिम वापरले तर ते ऑब्जेक्ट काढून टाकते परंतु येथे स्प्लिन ही एक कंटीन्यूअस कर्व आहे जी आपण कोठे बांधणार आहोत हे सांगण्यासारखे बिंदू दर्शवित आहे परंतु जेव्हा आपण हे पॉवर ट्रिम वापरता तेव्हा ते संपूर्ण ऑब्जेक्ट काढून टाकते तर त्या दोन बिंदूंमधील संपूर्ण ऑब्जेक्ट काढले जातील त्याचप्रमाणे जर एखाद्याला एखादा लंबवर्तुळ तयार करण्यात रस असेल तर एखादा डेटा पॉईंट पासून दुसऱ्या डेटा पॉईंट पर्यंत जर आपण त्यास फिरवत असाल तर लंबवर्तुळाकार म्हणजेच इलिप्स तयार होते जर तुम्हाला मेजर एक्सिस मायनर एक्सिस अशा प्रकारच्या गोष्टी समायोजित अर्थातच ऍडजेस्ट करायच्या असतील तर मग आपल्याला नेहमीच लाइन चा वापर करावा लागेल तर त्या रेखा परिमाणा चा म्हणजेच लाईन डायमेन्शन चा वापर करून आपल्याला इलिप्स श्रिंक किंवा एनलार्ज करता येते आता येथे ऑफसेट भूमिती म्हणतेस ऑफसेट जॉमेट्री नावाचे काहीतरी आहे पूर्वीच्या वर्गांमध्ये आम्ही जेव्हा सरफेस तयार करीत होतो तेव्हा पाहिले असते की आम्हाला ऑफसेट प्रकारच्या सरफेसची देखील आवश्यकता असू शकते याचा उपयोग करण्यासाठी या अष्टभुज अर्थात ओकटॅगोन आकाराच्या ऑब्जेक्टसारखे काहीतरी तयार करू आता मी यासाठी ऑफसेट बनवू इच्छित आहे तर मी प्रथम ते बिंदू उचलण्याचा आहे ते ऑब्जेक्ट उचलून नंतर ऑफसेट 10 मि किंवा 20 मिमी वापरुन आम्ही ऑफसेट बनवणार आहोत एकदा आपण त्यावर क्लिक केल्यावर Ok वर क्लिक करू तर त्या पलीकडे हे ऑफसेट बनवणार आहे आम्हाला ते आतल्या बाजूने बदलव्हायचे आहे तर आपल्याला ऑफसेट वापरून रिव्हर्स बनवावे लागेल तर आत आपण हे बनवू शकतो तर तेथे नेहमीच भिन्न पर्याय उपलब्ध असतात आणि हे पर्याय काळजीपूर्वक वापरून आपण अशा प्रकारचे आंतरिक बाह्य ऑब्जेक्टस तयार करू शकतो आणखी एक सामर्थ्यवान गोष्ट आहे ज्यास आपण या रेखीय रेखाचित्र नमुना अर्थात लिनियर स्केच पॅटरन म्हणतो उदाहरणार्थ मला सलग किंवा स्तंभात बऱ्याच ऑब्जेक्ट मल्टिप्लाय किंवा तयार करायची आहेत उदाहरणार्थ वर्तुळ त्यानंतर वर्तुळ आणि त्यानंतर पुन्हा वर्तुळ असे काहीतरी तयार करणे मला आवडेल त्यासाठी आम्ही हा लिनियर स्केच पॅटर्न वापरतो ते वापरुया वर्तुळासारखे काहीतरी आणि या ऑब्जेक्टमध्ये आम्ही त्याची पुनरावृत्ती करूया त्या हेतूसाठी आम्ही म्हणजे या रेषीय रेखाचित्र नमुना अर्थात लिनियर स्केच पॅटरन वापरतो मग तेथे किती अंतर आहेअसा प्रश्न तो विचारतो तर कदाचित आपण 20 मिमी सांगा किंवा आम्ही 60 मिमी सुद्धा सांगू शकतो अशा प्रकारच्या ऑब्जेक्ट्सची संख्या एक्स दिशानिर्देशात अर्थात एक्सेस वर आमच्याकडे चार असेल तर आपण पाहू शकता 1 2 3 4 अशाच प्रकारे आपल्याला दोन पंक्ती पहिल्या पंक्ति आणि दुसरे पंक्ती आपल्याला आवडेल त्या उद्देशासाठी वाय एक्सेस मध्ये मायनस 40 मिमी मध्ये किंवा प्लस 40 मिमीच्या अंतरासह दोन ओळी आपण वापरू शकतो जेव्हा आपल्याला रिपीट ऍड काइंड ऑफ पॅटर्नचा एखादा ऑब्जेक्ट तयार करायचा असतो तेव्हा आपण नकारात्मक संख्या घेत नाही म्हणून हे सॉलिड कार्य परवानगी देत असलेल्या 0 पासून कोणत्याही आकारापेक्षा जास्त असते अशाप्रकारे आयताकृती ग्रीड किंवा अनेक पॉइंट्स आपण तयार करू शकतो आता आपण गोलाकार प्रकाराचा पॅटर्न पाहू मी हे सर्व मुद्दे मिटवू इच्छितो तर सर्व प्रथम मी डाव्या साईडचे बटण निवडले आहे त्या वर क्लिक करा सर्व काही निवडा नंतर बटण सोडा नंतर हे सर्व हायलाइट होईल त्यानंतर आपण डिलीट बटनदाबा आता मी आणखी एक पॅटर्न बनवू इच्छित आहे जसे की कदाचित मी येथे एक छोटासा अष्टकोन म्हणजेच ओकटॅगोन बनवू इच्छित आहे मी हे गोलाकार पद्धतीने पुन्हा पुन्हा फिरवेल आता जेव्हा मी विशिष्ट परिघाच्या भोवतालच्या परिपत्रकावर क्लिक करतो तेव्हा या सर्व 4 किंवा 8 ऑक्टॅगॉन तयार करावयाचे असतील तितके तयार होतील तर मी ज्याची संख्यावर मी नेहमी सर्व काही निर्दिष्ट करू शकतो जसे की त्याने सरफेस वर म्हणजेच पृष्ठभागास स्पर्श केला पाहिजे की नाही की त्या पृष्ठभागापासून दूर असावे किंवा मला पूर्ण 360 डिग्री किंवा फक्त 270 डिग्री हवे आहेत का असे काहीही मी ठरवू शकतो इथे इतरही बर्याच गोष्टी आहेत जसे की मूव एनटायटीज आणि बर्याच गोष्टी चला ते पाहूया उदाहरणार्थ माझ्याजवळ इथे एक वर्तुळ आहे आणखी एक लंबवर्तुळ म्हणजेच इलिप्स आहे आणि ते मी हे हलवू इच्छितो मी ते ड्रॅग करुन येथे आणून ठेवू इच्छितो जर कोठे जायचे हे माहिती असेल तर मला GUI जीयूआय ऑब्जेक्ट्स हलविण्याची परवानगी देतो आपल्याला प्रथम ते ऑब्जेक्ट निवडायचे आहेत्यानंतर मूव एनटायटीज वर जा त्या ऑब्जेक्टवर पुन्हा क्लिक करा आपल्या आवश्यक ठिकाणी ड्रॅग करा आणि त्यास ड्रॉप करा हे एका स्वतंत्र घटकासाठी असते दोन तीन स्वतंत्र संस्था जर ते एकत्र निवडल्या गेल्या नाहीत तर त्यातील फक्त एक हा भाग एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलविला जाईल त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या रेखांकन पत्रकावर म्हणजेच ड्रॉईंग शीट वर काही मजकूर लिहायचा असेल तर आम्ही नेहमी असे काहीतरी लिहू शकतो तर संगणकासारख्या आकाराप्रमाणे येथे काहीतरी दिसेल आम्ही कोणत्या संगणकाची निवड करणार आहोत त्या आधारावर आपण हा संगणक नंतर पाहू जेव्हा आपण टाईप करता तेव्हा त्या संख्येवर आधारित काहीही आपण लिहू शकतो इतरही बरेच आंतरिक पर्याय आहेत ज्याचा वापर करून आपण ते मजकूर भिन्न प्रकारच्या शैलींमध्ये बदलू शकता आता आपण थ्रीडी ऑब्जेक्ट कसे बनवायचे निर्मित मटेरियल भरून काढण्यासाठी बाह्य प्रकारच्या कमांड कशा वापरायच्या मटेरियलचा काही भाग कसा काढायचा आणि फ्रंट व्ह्यू टॉप व्यू त्या ऑब्जेक्टचा साइड व्ह्यू आणि वेगवेगळ्या व्ह्यूजला कसे बघायचे याबद्दल शिकू सुरुवातीच्या दृष्टीने आणखी एक गोष्ट जर एखाद्याला फ्रंट व्ह्यू टॉप व्यू साइड व्ह्यू तयार करण्यास स्वारस्य असेल तर त्यांनी तयार केलेला सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते थेट फ्रंट व्ह्यूवर जाऊ शकतात आणि उदाहरणार्थ मला फ्रंट व्ह्यू टॉप व्यू असे काहीतरी बांधायचे असेल तर फक्त २ आयामी म्हणजेच 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट सारखे काहीतरी बांधायचे आहे साइड व्ह्यू मी नेहमी करू शकतो फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यू मी नेहमी हलवू शकतो जेणेकरून मी त्या डायमेन्शन्स परपेंडीकुलर अलाईन करू शकेल आणि तेथून पुढे जाऊ शकते आणि येथूनही आपल्याला एक लाईन घ्यावी लागेल जी पुढे मागे पुढे सरकू शकते तर मी डाव्या बाजूच्या व्ह्यूसारख्या काही प्रथम चतुष्पाद प्रोजेक्शन म्हणजेच फर्स्ट कोडट्रेन प्रोजेक्शन्स तयार करू करायचे असल्यास मला ते कसे दिसते हे पहायचे आहे तर यासाठी मला टॉप प्लेन राईट प्लॅन आणि फ्रंट प्लेन मध्ये जाण्याची गरज नाही 2 डी स्केचेस तयार करण्यासाठी हाच प्लॅन पुरेसा आहे या गोष्टी तयार करण्यासाठी स्वयंचलित प्रक्रिया देखील आहे जर एखादी व्यक्ती 3 डी ऑब्जेक्ट सरळ बांधू शकते सर्व प्रथम आपण 3D ऑब्जेक्ट कसे बनवायचे ते शिकू आता आपण फ्रंट प्लेनपासून सामान्य प्लेनप्रमाणे सुरुवात करूया कदाचित येथून तेथून सरळ स्थान निवडा ही एक 2 डी गोष्ट आहे तर मला इथे दुसऱ्या अथवा विरुद्ध दिशेने सारख्याच प्रकारचे साहित्य लेयर बाय लेयर जोडायचे आहे याचा अर्थ असा की संगणकावरील सामान्यतः त्या संगणकाच्या मॉनिटरवर परपेंडीकुलर अँगलने मी बर्याच थर भरू इच्छितो जेणेकरुन मी जाड प्रकारचा दुवा पाहू इच्छितो त्या हेतूसाठी मला नेहमीच पहिला भाग 2 डी निवडावा लागेल आम्ही थ्रीडी तयार करण्यासाठी त्या 2 डीला अनेक स्तरांनी पुनरावृत्ती करू शकतो प्रथम ते संपूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करा म्हणजे डाव्या बटणावर आपले बोट ठेवून ते पकडून ठेवा आणि त्यानंतर संपूर्ण वस्तू निवडून बटण सोडून द्या आता स्केच च्या पुढे फीचर्स बटन सारखे काहीतरी आहे हे एक आहे जिथे आपण आहोत तो स्केच मोड आहे तेथून फीचर्सकडे जा फीचर्सबर क्लिक करा मग तिथे एक्सट्रुडेड बॉस बेस रिव्हॉल्व्ड बेस आणि अशा बर्याच गोष्टीं दिसतील एक्सट्रुडेड म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल टेक्नॉलॉजी एक्सट्रुड म्हणजे आपण त्या दिशेने अधिक सामग्री भरत आहात तर तो एक्सट्रुड बॉस निवडा मग ते आपल्याला एक 3 आयामी ऑब्जेक्ट दर्शविते द्विमितीय कॉन्फिगरेशन सारखे काहीतरी लिंक दिसते आता येथे आपल्याकडे डायरेक्शनल सेन्स एक्सट्रूशन डायरेक्शन असे काहीतरी दर्शविते यावरून आपल्याला त्या दिशेने जायचे आहे की त्या प्लेन पासून दूर जायचे आहे हे ठरवावे लागते आणि इथे रेफरन्स प्लेनतून आपल्याला किती दूर जायचे आहे यासारखे काहीतरी आहे जेव्हा आपण रेफरन्स प्लेन आणि त्याच्या रचनांच्या विधिकांबद्दल अधिक शिकू तेव्हा याचा अभ्यास करू परंतु 2 डी स्केच वर जे प्लेन जसे की फ्रंट प्लेन आम्ही निवडले आहे ते 10 मिमी खोली किंवा उंचीपर्यंत आम्ही ही सामग्री भरून तयार करू शकतो मग या ओके बटणावर क्लिक करा नंतर हे 3 डी ऑब्जेक्ट बनवते आता आपण जर या 3 डी ऑब्जेक्टला वेगवेगळ्या मार्गांनी व्हिज्युलाइज करू इच्छिता त्यासाठी आपण आपल्या स्क्रोल बटणावर क्लिक करा माउस क्लिक करा आणि निरनिराळ्या दिशेने हलवा तर मी काय करतो आहे की त्या स्क्रोल बटणावर दाबून क्लिक करा आणि माउस ला इकडे हलवा तुम्हाला त्रिमितीय अपील मिळेल आता मी हा संपूर्ण थ्रीडी ऑब्जेक्ट एका ऑर्थोग्राफिक दृश्यांपैकी एक म्हणून दर्शवू इच्छितो याचा अर्थ असा आहे की मी या दिशेने या झेड दिशेने दृश्यमान करू इच्छित आहे त्या उद्देशासाठी वर पहा वर एक बटण आहे व्ह्यू ओरिएंटेशन असे काहीतरी आहे आपल्या झूम बटणांच्या पुढे मॅग्निफाईग लेन्स कट आणि इतर गोष्टी व्ह्यू ओरिएंटेशन असे काहीतरी आहे ते क्लिक करा इथे अनेक भिन्न दृश्ये आहेत कुठेही क्लिक करू नका परंतु आपला माउस त्याकडे हलवा हे आपल्याला त्या निळ्या पृष्ठभागाच्या दिशेने एक प्रकारचे दृश्य सांगते इथे क्यूबॉइड सारखा एक ब्लॉक आहे निळा रंग हा तो भाग आहे जेथे हायलाइट केला गेला आहे आपण त्यास क्लिक केल्यास ते पहायला मिळेल समान क्यूबॉइडसाठी समान गोष्ट डाव्या बाजूला निळा पृष्ठभाग आहे तर जर तुम्ही क्लिक करणार असाल तर तुम्हाला ते दृश्य दिसेल त्याचप्रमाणे उजव्या बाजूचे दृश्य दिसेल खालच्या दृश्यावरून आपण काहीतरी असे पहायला मिळते वरचे दृश्य आपण काहीतरी पहात आहात प्रथम या मध्यभागी समोरच्या दृश्यावर क्लिक करा तर तुमची थ्रीडी ऑब्जेक्ट त्या दिशेने झुकते आहे जेणेकरून तुम्हाला केवळ हे दृश्य दिसेल आता मला ते नको आहे परंतु मला यापैकी एक दृष्य पहायला आवडेल आता ओरिएंटेशन पहा तर हा संपूर्ण ऑब्जेक्ट त्या दिशेने फिरविला गेला तो चेहर्या सारखा दर्शवित आहे त्याचप्रमाणे डाव्या बाजूला असलेल्या चेहऱ्यावर वर क्लिक करा आता ती संपूर्ण वस्तू त्या दिशेने फ्लिप झाली आहे जेणेकरून आपणास तो डावीकडे दिसेल आता ऑब्जेक्ट देखील फिरवण्यासाठी आपण आपले स्क्रोल बटण वापरू शकता जर आपण हे स्क्रोल केले तर ते मोठे होते झूम वाढवते झूम कमी करते अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आता आपणास आयसोमेट्रिक व्ह्यूसारखे काहीतरी हवे आहे त्याच गोष्टीसाठी त्या क्लिक करा तुम्हाला निळे बटणासारखे काहीतरी ऑर्थोग्राफिक दृश्यांसारखे नाही परंतु तेथे कंट्रोल प्लस 7 सह आयसोमेट्रिकसारखे काहीतरी आहे तर आपण क्लिक करणार असाल तर ते अशा प्रकारे अलाईन होते की आपण पाहणे प्रारंभ करू आयसोमेट्रिक दृष्य १२० डिग्री मुख्य अक्षरावर आपणास दिसेल याचा अर्थ असा आहे की जर मी येथे अक्ष सारखे काहीतरी काढत आहे तर हाअक्ष म्हणजे एक्सेस इतर गोष्टींच्या बाबतीत 120 डिग्री आहे आता त्याच ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिकमध्ये खालच्या दिशेने क्लिक करा तेथे आणखी एक बटणासारखे डायमेट्रिक दृश्ये आहेत मॅन्युअल ड्रॉईंगच्या आधीच्या वर्गांमध्ये आम्ही आयसोमेट्रिक डायमेट्रिक ट्रायमेट्रिक बद्दल काही शिकलो आहे आता डायमेट्रिक क्लिक करा वैशिष्ट्यीकृत यूएस सिस्टम जिथे आपण लेथ मशीन आणि इतर गोष्टी आधीच्या वर्गामध्ये बघितल्या आहेत त्या इथेही दिसतील आता ट्रायमेट्रिक व्ह्यू वर क्लिक करा तर आता ते किंचित झुकलेले आहे आता ट्रायमेट्रिक व्ह्यू साठी मला फ्रंट व्ह्यू पहायला आवडेल त्या दिशेने कोणतेही बदल होणार नाहीत कारण आपण ज्या गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत ती ऑर्थोग्राफिक दृश्ये आहेत आयसोमेट्रिकमध्ये आम्ही जे पहात आहोत त्यातील डाईमेट्रिक दृश्य कदाचित बदलू शकेल परंतु जेव्हा आपण ऑर्थोग्राफिक दृश्यांकडे पहाल तेव्हा त्यात कोणताही बदल होत नाही आता मला त्या पृष्ठभागासारखे सामान्य काहीतरी पहायचे आहे मग ते त्या मार्गाने फिरते तर एक सामान्य गोष्ट म्हणजे फ्रंट फेस तर आपण काही अन्य 3 डी ऑब्जेक्टसह प्रयत्न करू या किंवा कदाचित मला या केंद्रांवर छिद्र करायचे आहे एका टोकाला गोलाकार छिद्र बनवायचे आहे तर दुसर्या टोकाला बहुभुज म्हणजेच पॉली गोंनल होल तयार करायचे आहे प्रथम आपण हे आयसोमेट्रिक व्यू वर अरेंज करू तर मला एक वर्तुळासारखे काहीतरी बहुभुजसारखे काहीतरी हवे आहे त्या उद्देशाने मला काय करावे लागेल फ्रंट प्लेन निवडा कारण मला एक छिद्र बनवायचे आहे म्हणजे प्रथम मला द्विमितीय स्केचसारखे काहीतरी तयार करावे लागेल आणि त्याद्वारे छिद्र ड्रिल करावे लागेल तर त्या उद्देशाने आपण सामान्यपणे प्लेनमध्ये जाऊ आणि कुठेतरी येथे मी वर्तुळ काढणार आहे आता वर्तुळावर मी एक्स्ट्रॉड कट वापरणार आहे म्हणून मी एक्स्ट्रायड कट वर क्लिक केले आता आपल्या स्क्रोल बटणावर क्लिक करून त्या दिशेने हलवा ते म्हणतात की वर्तुळाच्या दिशेने प्रोन्ट्रन्यूशन सारखे काहीतरी असते आपण ज्या गोष्टीकडे पहात आहोत त्याच दिशेने त्या कट ची डायरेक्शन आहे परंतु हे वर्तुळ त्या चेहऱ्यावर रेखाटले गेले असल्यामुळे जर मी त्यापासून दूर जात असेल तर काहीही रिमू होणार नाही म्हणून या पोझिशन वर क्लिक करून त्या कट च्या विरुद्ध दिशेने मला जावे लागेल बघा इथे दिशानिर्देश सारखे काहीतरी आहे तर जर मी क्लिक केले तर मला हवी असलेली कट ची दिशा मिळेल या त्रिमितीय ऑब्जेक्टसाठी त्या वर्तुळावर पुन्हा एकदा करूया एकदा मी निवडल्यानंतर मी फीचर्सच्या आत मध्ये जाईल मी एक्सट्रूड वापरणार नाही कारण मला सामग्री भरायची नाही मला सामग्री काढायची आहे म्हणजेच रिमूव्ह करायची आहे मग एक्सट्रूड कट वर जा कट दिशा दर्शविते की ऑब्जेक्टपासून दूर काहीही नाही तर मी पुढे गेलो उलट दिशेने कटच्या खोली मध्ये मला 20 युनिट्ससारखे काहीतरी बनवायचे आहे आणि नंतर ओके क्लिक करा आता जर तुम्ही ते पहात असाल तर इथे छिद्र होईल आता मी एखादी सामग्री बनवू किंवा शक्यतो भरू इच्छित आहे येथे एखादी सामग्री जोडा कदाचित पोलीगोनल किंवा प्रिझमसारखे काहीतरी त्या दुव्यामधून बाहेर पडेल ज्यामध्ये मला स्वारस्य आहे तर मग प्रथम या ठिकाणी सामान्यपणे स्केचवर जा कदाचित हे बहुभुज असेल 4 युनिटचा बहुभुज अथवा चार बाजू चा चौरस मला पाहिजे तेथील मध्यभागी मी काही अनियंत्रित चौरस वापरणार आहे आता मला हे वर्तुळ नको आहे तर मी ते रिमूव करेल आता हा स्क्वेअर आहे जो मला बाहेर काढायचा आहे तर प्रथम मला याला हायलाइट करावे लागेल हायलाइट करणे म्हणजे डावे बटण क्लिक करा होल्ड करा आणि सोडा तर सर्वकाही हायलाइट केले आहे आता फीचर्सवर जा मला काय करायचे आहे साहित्य भरा तर त्या ऑब्जेक्टमधून प्रिज्म बाहेर येऊ शकेल तर एक्सट्रूड बॉस करा आता मला किती दूर जायचे आहे मी इतका पोर्शन घेऊ की त्यापेक्षा जास्त चला मग थर्टी युनिट घेऊन क्लिक करतो आताही हीच दिशा आहे का जी मला हवी आहे तसे नसल्यास मी त्या दिशेने त्यास उलट करीन मला कोणत्या दिशेने जायचे आहे हे माझ्यावर अवलंबून आहे आताच्या सद्यस्थितीत त्या दुव्यापासून दूर मला सामग्री जोडायला आवडेल एकदा सर्व पूर्ण झाल्यावर Ok वर क्लिक करा अशाप्रकारे आपण 3 डी ऑब्जेक्ट तयार करू शकतो तर मग ती लिंक बघू आता मला चौरस प्रकारचे दुवा नको आहे परंतु त्यातून ट्रापेझोइडल प्रिझमसारखे किंवा पिरामिडसारखे काहीतरी मला हवेआहे त्या उद्देशाने मी या बाजूचा वापर करू इच्छित आहे तर त्यासाठी मी प्रथम सामान्य गोलाकार काही तरी काढू इच्छितो तर आता मी ते सर्कल काढेल आणि त्यात सामग्री भरेल तर प्रथम मी ते निवडले आहे मग फीचर्सकडे जा प्रथम ऑब्जेक्ट फिरवा नंतर एक्सट्रूड बॉस वर जाऊन सिलेंडरसारखे काहीतरी आपण बनवू शकता परंतु मला कदाचित टेपर सारखे काहीतरी देणे आवडेल 1 डिग्री 10 डिग्री 20 डिग्री तर मी 30० डिग्री टेपर देणार आहे कदाचित २० डिग्री टेपर मी देऊ इच्छितो नंतर लांबी मला 30 मिमी द्यायची नाही परंतु २० मिमी असे काहीतरी द्यायचे आहे म्हणूनच मी टॅपर सिलेंडर पाहू शकतो अशाप्रकारे आपण 3 डी ऑब्जेक्ट बनवू शकतो आता आपण यासाठी वेगवेगळे दृश्य पाहू या आयसोमेट्रिक आयसोमेट्रिक वस्तू यासारखे दिसते समोरचे दृश्य काय आहे आपण अंदाज लावू शकता का जर मी हा संपूर्ण ऑब्जेक्ट फ्लिप केला तर मला दुव्यासारखे काहीतरी दिसेल तेथे एक गोलाकार छिद्र असेल आणि तेथे काय आहे इथे एकाग्र वर्तुळे मला बघायला आवडेल तर आपण पाहुया की आपल्याला एक त्रि आयामी वर्तुळ दिसेल आणि तेथे एक घनरूप वर्तुळ आहे आणि प्रकाशयोजनामुळे घन कामांची संपूर्ण शक्ती काळजीपूर्वक देऊन या स्तरावर येते त्या वस्तूवर प्रकाश टाकते आपणास असे वाटते की त्रिमितीय वस्तूसारखे काहीतरी आहे हे आपल्याला त्या वस्तूचे दृश्यमान करण्यास मदत करते तर आपण हे पाहू आता मी एक कट विभाग कदाचित यामधून जात असलेला कट विभाग घेऊ इच्छितो आणि मला पुढचा भाग काढायचा आहे तर त्या उद्देशाने मी काय करेन सेक्शन व्ह्यू असे काहीतरी आहे इथे एक लिंक आहे जो हॅश प्रकाराचा भाग दाखवतो त्यावर क्लिक करा आता मला पाहिजे असलेली स्लाईस ही आहे का किंवा मला हा विभाग जसा हवा आहे तसेच अँगल सुद्धा बदलावे लागेल का तर मला असे वाटते की वेगवेगळे त्या विभागांमध्ये वेगवेगळे प्लॅन्स आहेत तरीही मागच्या बाजूला हटविला गेला नाही जेव्हा आपण पुढचा भाग काढून टाकता तेव्हा विभागीय दृश्ये कार्य करतात मला हा विभाग मध्ये त्या आडव्या स्लाइससारखे काहीतरी जे त्या ऑब्जेक्ट मधून जाईल असे काहीतरी पाहिजे आहे मला हिरवा रंगकिंवा निळा रंग नको आहे म्हणून मी नेहमीच इतर काही प्रकारचे हॅशड प्रकारचे रंग देऊ शकतो उदाहरणार्थ मला केसरी रंग देण्यास आवडेल तर मी ते सहज तयार करू शकतो क्लिक करा मी ओके वर क्लिक केल्यास ते या विभागात स्थिर होते कदाचित मी हा विभाग वर किंवा खाली करू शकतो त्या उद्देशाने मला काय करावे लागेल 0 ऐवजी 5 मिमी देऊ तर स्लाइस वर हलविला गेला आहे आता आपण १० मि घेऊयात जेणेकरून आपण सेक्सनल व्ह्यू पाहू शकू आता वजा 5 मिमी सारखे काहीतरी देऊ तर ते खाली जाईल आता ओके क्लिक करा आइसोमेट्रिक कोनाद्वारे विभागीय दृश्य आपण पहात आहोत आता मी फक्त फ्रंट व्यूसारखे काहीतरी पाहू इच्छित आहे बॅकसाइड आवृत्ती दृश्यमान नाही म्हणून जेव्हा विभागांमध्ये आम्ही वस्तू काढत आहोत तेव्हा या लपलेल्या प्रकारच्या लाईन्स आपण दर्शवित नाही आता मी वरुन ते पाहू इच्छितो तेव्हा ते असे दिसते 2 डी स्केचेस जे आज आपण काढलेले आहेत तसेच संगणकाच्या पातळीवर देखील बघू शकतो कारण पूर्वीचे काळी जवळजवळ 50 60 वर्षांपूर्वीचे लोक त्यांचे कौशल्य सेट 2 डी रेखांकन द्वारे उत्पादन रेखाटणे द्वारे दाखवून संवाद साधत होते पण आजकाल हे थ्रीडी सॉफ्टवेअर ऑब्जेक्ट डिझाइन करण्यासाठी त्याला व्हिज्युअलाइज करण्यात आम्हाला मदत करतात कारण काही डिझाइन उदाहरणार्थ हे टॅपिंग होते की नाही संगणकाच्या पातळीवर या सर्व गोष्टी किती सहनशीलतेच घ्याव्या लागतात अशा बर्याच गोष्टी तयार करू शकतो आपण एक भाग तयार केला आणि आपल्या मित्राने दुसरा भाग बनविला तर नंतर आपण ते सर्व संयुक्त एकत्र करू शकतो अशाप्रकारे आपण की ड्रॉईंग कम्प्लीट करू शकतो या प्रकारच्या गोष्टी संगणकाद्वारेच शक्य आहेत आणि आपण रेखांकनाची पुनरावृत्ती करू शकता आपण त्याच्या एकापेक्षा जास्त प्रती जतन करू शकता आणि सेकंदांच्या काही अंशात बनवू शकता ठीक आहे पुढील वर्गात आम्ही या त्रिमितीय रेखांकनांविषयी म्हणजेच 3 डायमेन्शनल ड्रॉईंग विषयी अधिक जाणून घेऊयात खूप खूप धन्यवाद